नमस्कार दुसऱ्या आठवड्यातील या पहिल्या व्याख्यानात आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपल्याला आठवत असेल तर गेल्या आठवड्यात आपण मेंदूच्या संरचनेबद्दल बोललो तर हे कशा पध्दतीने 10 टु 11 पॉवर न्यूरॉन्स 10 टु 15 पॉवर सायनॅप्स ज्यामुळे मेंदूमध्ये एक प्रचंड नेटवर्क तयार होते आणि यात अनुभव आणि बाह्य गोष्टींच्या प्रभावात नुरोन्स ची वाढ कशी होते हे पहिले अनुवंशशास्त्र आणि एपिजेनेटिक्स स्वत मध्ये कसे विकसीत होत असतात याकरिता मेंदू जवळजवळ बरेच संवेदी इनपुट घेतात हे आलेले इनपुट एकत्रित रित्या संकलित केले जातात आणि नंतर त्यातील भिन्न गुणधर्म नुसार त्यांना वेगळे केले जाते ज्यातून पुढे जाऊन आपल्या भावना व ओळखीचा विकास होतो तर फक्त थोडक्यात त्याची उजळणी करण्यासाठी आणि मी तुम्हाला ही आकडेवारी दाखवतो तर हा मेंदू आहे आपल्याला हे माहितच आहे कि हे फ्रंटल लोब आहे हे पॅरिएटल टेम्पोरल ओसीपीटल आहेत आपण ते येथे देखील पाहू शकता हे ओसीपीटल टेम्पोरल पॅरिएटल फ्रंटल लोब आहेत पॅरिएटल लोब बाहेरून सर्व सिग्नल प्राप्त करते स्पर्श वेदना उष्णता आणि टेम्पोरल लोब हा मूलतः आवाजाशी संबंधीत आहे हे दृश्य भागासाठी आहे आणि या नेटवर्कमधून जाणारा हा सर्व डेटा जे काही नकाशे आणि आठवणी अस्तित्त्वात आहेत त्याला अनुवादित केले जाते आणि ते फ्रंटल लोबला सादर केले जातात जिथे त्यावर कार्य करायचे की विचार करायचे कि ते आपल्याला अधिक तपशीलांमध्ये दाखवायचं याचा निर्णय घेतला जातो एकेकाळी होम्युनक्यूल्स ही संकल्पना होती लोकांना असे वाटायचे की मेंदूच्या आत एक छोटा माणूस बसलेला आहे जो सर्व काही पाहू शकतो जो जे काही येत आहे ते पाहू शकतो परंतु असा कोणीही लहान माणूस नाही ज्याला आपण होम्युनक्यूल्स म्हणतो जर आपण बघितले तर हे सोमॅटोसेन्सोरी कॉरटॅक्स आहे हे डोळा नाक व बाकीच्या संवेदन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते तर आपल्याला हा चेहरा आणि हाताला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मोठ दाखवले जाते म्हणून प्रत्यक्षात जर आपण फक्त आकार पहिला आणि माणूस बनवला तर त्याचा चेहरा आणि हात खूप मोठा असेल आणि बाकीचे शरीर कापले जाईल कदाचित पाय अगदी लहान असतील बघा हे सर्व मुल्यमापनाची चलाखी आहे आहे आपण विचार करू शकता की पाय इतके लहान का आहेत आणि हात इतके मोठे का आहेत आणि चेहरा इतका मोठा का आहे जरा विचार करा कारण जर पाय खूप रुंद झाले असते तर दोन पायांवर उभे राहून शरीराला स्थिर करणे फार कठीण झाले असते जसे की शरीराच्या गुरुत्वाकर्षणाच्या केंद्राप्रमाणे आपण चालत असताना आपले हात मोकळे हात सोडून जमिनीवर चालू शकतो लाखो वर्षांपूर्वी हात मोकळे होते आपण बहुतेक गोष्टी आपल्या हाताने करता म्हणून आपले हात खूप स्पर्श वेदना उष्णता आणि चेहर्याकडून जे मनाकडे जाते त्या सर्व गोष्टींसाठी हे हात संवेदनशील असले पाहिजेत तर आपली किती ज्ञानेन्द्रिये आहेत स्पर्श जो पूर्ण शरीरावर पसरतो पण डोळे कान वास चव सर्व काही एकवटलेले असते त्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिकरित्या मोठे क्षेत्र असणे अपेक्षित आहे आणि हे तेच तर आहे तर हे मेंदूतील प्रतिनिधित्वाच एक भाग आहे ज्यावर हे नेटवर्क नकाशे तयार करतात या नकाशांबद्दल आपण नंतर बोलू पण हे नकाशे खऱ्या आठवणी आहेत आता जर समजा आपल्याकडे मेमरी बनवण्याची कोणतीही यंत्रणा नाहीमग ते कसे तयार करतील आपण यावर बोलू मग आपण प्रत्येक आवाजाशी कशाची तुलना कराल प्रत्येक वेळी तो आपल्यासाठी नवीन असेल आणि आपल्याला खरोखरच कळणार नाही की जो शिकारी आहे तो चांगला आहे कि वाईट त्याचप्रमाणेतर हे एक टोनोटोपिक आणि टोपोग्राफिक आहे जसे की मी आपल्याला मागे सांगितले होते की आपल्या कानात जो काही आवाज जातो तो शेवटी कानाच्या आत असलेल्या पातळ पडद्यापासून आहे जो आलेल्या वेगवेगळ्या वारंवारता किंवा फ्रीक्वेंसी वेगळा करतो जसा जसा आवाज दाबाच्या तरंगात येतो तसतशी वारंवारता वेगळी केली जाते प्रतिनिधित्व केलेल्या उच्च वारंवारता नुसार हा पडदा असा आहे आणि तो जवळजवळ यावर पडतो जेव्हा हा पडदा हलतो तेव्हा तो प्रत्यक्षात या केसांच्या पेशींचे उल्लंघन करतो यामुळे त्याचे विद्युत सिग्नलमध्ये रूपांतर होते तर उच्च वारंवारता बेस लाइन आणि कमी फ्रिक्वेन्सीवर असते म्हणून ही रचना स्थिर आहे आणि अशा प्रकारे ती आपल्याला उच्च वारंवारता देते हे किंचित सैल आहे परंतु प्रत्यक्षात प्रत्येक वेळी जेव्हा ते हलवते तेव्हा या केसांच्या पेशींवर दबाव आणते आणि यामुळे एक विद्युत प्रवाह तयार होतो जो तो न्यूरॉनकडे पाठवतो डोळ्यांच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते पहा हा डोळ्याचा नमुना आहे इथून काय येते ते मी फक्त शोधण्याचा प्रयत्न करतोय हे येथून येते ते थॅलेमस नावाच्या संरचनेकडे जाते जर आपल्याला आठवत असेल की मी याबद्दल मी मागे बोललो होतो ते डाव्या डोळ्याच्या आणि उजव्या डाव्या डोळ्याच्या स्थानानुसार आहे अगोदर ते डावीकडे आणि नंतर उजवीकडे येथून सिग्नल जात आहेत जे ओसीपीटलकडे जातात तेथे v 3 v 2 v 1 हे स्तर आहेत जेथे खोलीच्या कडा हालचाली सर्व काही वेगळे केले जाते आणि येथून पुन्हा प्रतिमा तयार होते जी डिपर लोब स्टेजवर टेम्पोरल लोबकडे पाठविली जाते आपल्याला आठवते आणि म्हणतो तू काय पाहतो आहेस आणि दुसरी दिशा आहे जी पॅरिएटल लोबकडे जाते ती कुठे आहे आता ते पाहणे महत्वाचे आहे येथे देखील आपणास ध्वनीची वारंवारता विभक्त केलेली दिसेल परंतु सिग्नल काही विशिष्ट भागात जातो जे हालचालीचे नियंत्रित करत असतात ही संपूर्ण गोष्ट इथून या भागात कुठेतरी संकलित केली जाते कुठेतरी येथे हि संपूर्ण माहिती एकत्रित केली जाते आणि आपल्याला आपली मान वळवायची आहे कि नाही हे ठरवण्यासाठी हे सर्व सेरेबेलम ते फ्रंटल लोब या भागात सिग्नल पाठवले जातात आपल्याला कळणार नाही मात्र आपणास हे की माहीत नसेल ते कुठून येत आहे हे स्पर्शातून दृष्टीतून येणारा सिग्नल हा फक्त काय आहे हे लक्षात येण्यासाठी एकत्रित आणि वेगळे केले जातात परंतु नंतर ते मेंदूच्या सखोल संरचनेकडे देखील पाठवले जाते तेंव्हा आपण ठरवू शकता की आपल्याला त्या दिशेन जायचं आहे कि दुसरी कांहीच प्रतिक्रिया द्यायची आहे शेवटी ही संतुलित प्रणाली आहे तर आपण हे नेटवर्कआपण काही काळासाठी थांबूया आणि ते कसे कार्य करतात ते बघूया आपल्याला आठवत असेल कि मी मागे मेंदूतील विविध स्तरांबद्दल सांगितले होते आपण इंद्रियांच्या बाहेरील प्रतिक्रिया आणि नंतर संपूर्ण मेंदू आणि शेवटी नेटवर्क आपल्या अस्तित्वाची एक संमिश्र प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या वर्तनाबद्दल बोलत आहोत परंतु आपण ते तूर्तास सोडूया ते कसे कार्य करतात तर आपण याचा थोडासा खोलात जाऊन विचार करू मेंदू हे इलेक्ट्रोकेमिकल अॅक्टिव्हिटीचे नेटवर्क आहे न्यूरॉन्समध्ये इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटी ही सतत चालणारी क्रिया आहे आपण त्याबद्दल बोलू जेव्हा आपण मेंदूतील ऊर्जेबद्दल किंवा विद्युत प्रवाहाबद्दल बोलतो तेंव्हा या स्विचेस बद्दल उल्लेख होतो जी कांही रसायने आहेत आणि रसायने अशी असतात जर आपल्याला आठवत असेल की आपण सायनॅप्स बद्दल बोललो होतो तर मी आपल्याला सायनॅप्स काय आहेत हे दाखवतो हा सायनॅप्स आहे तर काय होत आहे की हे न्यूरॉन आहे आपल्याला आठवत असेल तर आपण डेंड्राइट्स वगैरेबद्दल बोललो होतो इथे इलेक्ट्रिकल सिग्नल येत आहेत आणि हे काही रिसेप्टर्स आहेत फक्त आपल्याला दाखवण्यासाठी हे आहे तेथे काही रसायने आहेत जी सेल बॉडीमध्ये तयार होतात जसे की हे एक सेल बॉडी आहे ही रसायने येथे आढळतात आणि ते अॅक्सोनमध्ये खाली येतात ते खाली येतात आणि डेंड्राइटवर जातात हे लहान अंतर जे आपण पाहता हे आणि हे 0 5 मिलीसेकंदमधील अंतर या रसायनांना न्यूरोट्रांसमीटर म्हणतात तर दोन चेतापेशींमधील अंतर असलेल्या या सिनॅप्सवर विद्युत सिग्नल येथे येत आहे अक्षतंतू आणि डेंड्राइट किंवा येथे आपल्याला स्नायूसह मोटर आणि प्लेट दिसते हे अंतर वीज कापू शकत नाही जोपर्यंत आपण क्वांटम बोगद्याबद्दल बोलत नाही आणि ज्याबद्दल आपल्याला खात्री नाही अशा सर्व गोष्टींबद्दल बोलत नाही कारण या प्रवाहाबद्दल आपण बोलत असताना आपल्याला सापडेल की धातूंमध्ये दिसणारा विशिष्ट इलेक्ट्रॉन प्रवाह येथे नाही हे आयनिक प्रवाह आहेत जे इकडे येतात आणि या अंतरातून या न्यूरोट्रांसमीटरचा स्त्राव ट्रिगर करतात तर आपण पहात आहात की हा एक विद्युत प्रवाह आहे आणि ते येथे खाली येत आहे त्याच्या सभोवतालच्या द्रवपदार्थाबाहेर कॅल्शियम आहे हे कॅल्शियम प्रवाह येताच अचानक आत जाते आणि ते कसे जाते आपण पाहिल्याप्रमाणे या हिरव्या रचनांना रिसेप्टर्स म्हणतात रिसेप्टर्स दोन प्रकारचे असतात किंवा त्याऐवजी मी ते वेगळ्या पद्धतीने मांडत आहे जसे मी आपल्याला सांगितले की हे न्यूरॉन आहे हे येथे एक चॅनेल आहे हे चॅनेल दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे व्होल्टेज गेट जे सोडियम पोटॅशियम क्लोराईड कॅल्शियम या व्होल्टेजच्या फरकाने या वाहिन्या उघडतात आणि या आयनमुळे निर्माण होणाऱ्या व्होल्टेजच्या फरकाने या वाहिन्या उघडतात आणि त्यानंतर इतर वाहिन्या असतात जे लिगँड गेटेड असतात तरहे एक आयन चॅनेल आहे तर हे आयन चॅनेल आहेतइथे पहा इथे याव्यतिरिक्त आणखी बरेच चॅनेल आहेत जे केवळ तेव्हाच उघडतील जेव्हा न्यूरोट्रांसमीटर त्यांना एकत्र केले करेल जे लिगॅंड गेटेड चॅनेल आहेत तर हे यासारख आहे हे येथे बसलेले रिसेप्टर्स आहेत ते ही गोष्ट येण्याची वाट पाहत आहेत आणि हे न्यूरोट्रांसमीटर स्रावित होताना हे रिसेप्टर्स ते पकडतात तेंव्हा इथे काय होते हे रिसेप्टर्स ते पकडतात आणि ते प्रथिनांमध्ये एकत्र केले जातात जातात कारण हि सर्व प्रथिने ग्राहक आहेत कारण जर आपण त्याकडे पाहिले तर असे दिसते की हा एक लिपिड थर आहे थोडक्यात लिपिड म्हणजे चरबी हा थर उष्णतारोधक असतो जो विद्द्युत प्रवाहास पुढे जाऊ देत नाही परंतु ही प्रथिने आहेत जी या सोडियम पोटॅशियमद्वारे हस्तांतरित करू शकतात दोन्ही बाजूंनी हा समतोल दाब सोडियम पोटॅशियमच्या उपस्थितीत किंवा एन्झाईम्सच्या माध्यमातून राखला जातो ज्या क्षणी हा रिसेप्टर येतो आणि समजा तो इथल्या एका प्रथिनाशी जोडला गेला तर त्यातून यांत्रिक बिघाड निर्माण होतो आणि संपूर्ण भाग उघड होतो आणि एकदा तो उघडला की सोडियम आत शिरतो ज्या क्षणी सोडियम आत शिरतो त्याच्या दुसऱ्या बाजूने विद्युत ऊर्जा प्रवाहित व्हायला सुरुवात होते तरथोडक्यात हे दोन इलेक्ट्रोड्समध्ये न्यूरोट्रांसमीटर विद्युत ऊर्जा प्रवाहित करतात मला आशा आहे की आपल्याला हि संकल्पना समजली असेल करंट येतो कॅल्शियम त्याच्याशी संलग्न होतो हा एक छोटासा भाग आहे ज्याला वेसिकल म्हणतात ज्यामध्ये हे न्यूरोट्रांसमीटर साठवले जातात ते सेल बॉडीमधून आलेले हे सर्व घटक येथे साठवले जातात एकदा प्रवाह चालू झाला कि तो कॅल्शियमशी बांधला जातो आणि हे वेसिकल्स या काठाकडे सरकतात अशी हि रचना आहे प्रवाह येतो vesicles काठावर सरकतात आणि अचानक ते उघडतात आणि जेव्हा ते उघडतात तेव्हा ही गोष्ट ज्याला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतो त्यात स्राव होतो हे डेंड्राइट आणि ऍक्सॉनमधील एक लहान अंतर आहे जे अँग्स्ट्रॉम्समध्ये आणि ते या वाहिन्यांशी जोडले गेलेले आहेत लिगँड गेट्ड किंवा आणि मग आपण पुन्हा हा भाग प्रवाहित होतो आणि हा सोडियम दुसऱ्या प्रवाहात येथून खाली जातो म्हणून आपण याला इलेक्ट्रिकल केमिकल नेटवर्क म्हणतो विद्युत क्रिया न्यूरॉन्सच्या एका संचामधून येणारी आणि दुसर्याकडे जाणार हे एक रासायनिक स्विच आहे आणि ते खूप महत्वाचे आहे कारण संपूर्ण मनोचिकित्सक यावर टिकून आहेत औषधे देऊन हे न्यूरोट्रांसमीटर कसे मॉड्युलेट करायचे हे आपल्याला माहीत आहे या न्यूरोट्रांसमीटरची पातळी ठरवते की किती रिसेप्टर्स आहेत आणि ही एक गतिमान प्रक्रिया आहे समजा जर इथे एकदा रसायन असेल ज्याला आपण क्ष समजू जे कि मेंदूच्या विशिष्ट भागात विशिष्ट प्रमाणात असले पाहिजे परंतु समजा ते कमी झाले तर त्यां रिसेप्टर्सची संख्या आपण त्याला काय म्हणतो मी आपल्याला सांगू शकतो का ते पाहू द्या या संपूर्ण क्षेत्राला प्रीसिनॅप्टिक म्हणतात आणि हे पोस्टसिनॅप्टिक आहे हे प्रीसिनेप्टिक आहे आणि हे पोस्टसिनेप्टिक आहे येथे स्रावित होणाऱ्या रसायनांची संख्या कालांतराने कमी झाली तर ते पकडणाऱ्या ग्रहणकर्त्यांची संख्या वाढेल कारण साहजिकच उद्दीपन चालू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे न्यूरोट्रांसमीटरची विशिष्ट संख्या असणे आवश्यक आहे जेव्हा येथे कांही कारणास्तव जसे कि आजारपण नैराश्य किंवा किंवा जीवनसत्वाची कमतरता असते तेव्हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये तयार होणाऱ्या रसायनांची संख्या कमी होते तर मेंदू काय करतो हे रिसेप्टर्सची संख्या वाढवते त्यामुळे एक रेणूही वाया जाणार नाही अन्यथा आपल्याला अनेक रिसेप्टर्स मिळतात न्यूरॉन ट्रान्समीटरची संख्या कमी असते संपूर्ण मेंदू पोस्टिनॅप्टिक न्यूरॉन त्याला पकडेल परंतु जर ते कमी झाले तर त्यांचे रिसेप्टर्स अधिक असले पाहिजेत तर एकदा इलेक्ट्रिकल फायरिंग सुरू झाले की जी फीडबॅक यंत्रणा असते ती वरच्या दिशेने जाते जी हे सूचित करते कि सर्व कांही सुरळीत आहे येथे येत असलेल्या रसायनांची संख्या आपल्यासाठी ठीक आहे कारण इथे विद्युत क्रिया सुरळीत चालू आहे तर एखादा कारखाना उत्पादन कमीजास्त करू शकतो हे एखाद्या बाजारपेठेसारखे आहे जिथे आपल्याला काही गोष्टींचा पुरवठा करावा लागतो पुरवठा कमी असल्यास साहजिकचआपल्याला ते घेण्यासाठी लोकांची संख्या नेहमी जास्त दिसेल जर पुरवठा जास्त असेल तर आपल्याला कमी लोक दिसतील कारण आपणास ती गर्दी दिसत नाही मात्र जे नेहमी तिथे असतील त्यांना याची कदाचित कल्पना असेल जर उदाहरणादाखल घ्यायचे झाले तर इथे 100 लोक असतील आणि ते 100 उपभोग घेत असतील आणि जर त्या वस्तू अचानक वितरित कराव्या लागल्या तर आपण खरोखर एक एक करून मोजल्याशिवाय प्रत्येकाला ते मिळत आहे हे आपल्याला कधीच कळत नाही मात्र येथे आपण एक एक करत मोजू शकत नाही कारणत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते पण जर आपण एखादी गोष्ट कमी प्रमाणात निर्माण केली उदा आपल्याला १०० ची गरज आहे आणि आपण ७० निर्माण केल्या तर आपल्याला आणखी 30 लोक दिसतीलजे कदाचित आपल्याला खडे बोलसुणावतील किंवा जे अहंकारी असू शकतील जे अचानक सक्रिय होऊन त्या गोष्टीबद्दल चुकीची किंवा नकारात्मक माहिती देतील किंवा जेंव्हा एकाद्या गोष्टीची उपलब्धता १०० च्या ठिकाणी १२० होत असेल तर तेंव्हा कदाचित लोक सकारात्मक विचार मार्केट मध्ये पोहोचवतील जरी २० वस्तू अतिरिक्त असं ज्याचा वापर होणार नाही तरीहि हे महत्वाचे आहे तर याला सकारात्मक किंवा नकारात्मक फीडबॅक म्हणतात जे अत्यंत न्यूरोनल स्तरावर सूक्ष्म स्तरावर आणि अगदी उच्च नेटवर्क स्तरावर देखील आढळून येतात आपण त्या नेटवर्कबद्दल बोलू म्हणून मी या व्याख्यानात थोडक्यात आणि प्रत्यक्षात काय घडत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय अभिप्राय ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे न्यूरॉन ट्रान्समीटर पूर्व सिनॅप्टिक आहे परंतु दुसरी कांही उत्तेजक आणि कांही प्रतिबंधक आहे तर हे सर्व रसायने पुढे जाऊन विद्युत प्रक्रिया बंद करू शकत नाहीत किंवा प्रत्यक्षात पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन क्रियाकलाप रोखतात तर उत्तेजित होण्याचा आणि अवरोधाचा हा खेळ मेंदूतील खरा खेळ आहे जो न्यूरॉनला उद्दीपन करत राहतो किंवा उद्दीपन करत नाही हे आपल्याला दाखवण्यासाठी दुसरे उदाहरण आहे तर सेल बॉडीमध्ये अग्रदूत ते एन्झाइम असेही म्हंटले जाते जे रसायने उत्प्रेरक किंवा प्रसारित करण्याचे कार्य करत असतात ते प्रतिबंधात्मक आहे इथे ते अवरोधक रसायन पाठवेल कि जे उद्दीपन कमी करेल जेजेणेकरून येथील सर्व मार्ग बंद होतील किंवा जे चालू आहेत तेही बंद होईल येथे कांही औषधांची यादी आहे ज्याबद्दल आपल्याला खरोखर काळजी करण्याची गरज नाही शरीरातील पेशींमध्ये चालू असलेल्या सर्व रासायनिक अभिक्रियांपैकी या काही आहेत आता हे एक सामान्य रिसेप्टर आहे आणि ही एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस आहे न्यूरॉन एक्स्ट्रा ACH च्या बाहेरची जागा त्यापैकी एक आहे तर काही महत्त्वाचे न्यूरोट्रांसमीटर किंवा न्यूरो मॉड्युलेटर ज्यांना आपण एसिटाइलकोलीन नॉरपेनेफ्रिन जीएबीए ग्लासीन ग्लूटामेट सेरोटोनिन आणि डोपामाइन म्हणू शकतो आता आपण मला विचारू शकता की प्रत्येक न्यूरॉनमध्ये एक न्यूरोट्रांसमीटर आहे का मेंदूमध्ये काही क्षेत्रे आहेत जी विशिष्ट भागात खूप दाट आहेत जसे की एक क्षेत्र लोकस कोअर्युलस मध्ये अधिक नॉरएड्रेनालाईन नॉरपेनेफ्रिन सेल बॉडी असतात एका भागात जास्त ऍसिटिल्कोलीन असते एखाद्यामध्ये 4 किंवा 5 किंवा अधिक डोपामाइन आढळू शकतात या पेशींच्या भागात जेथे एका न्यूरोट्रांसमीटरची संख्या जास्त असते तेथे संपूर्ण मेंदूमध्ये न्यूरॉनचे प्रक्षेपण होत असते परंतु तेथे बहुतेक न्यूरॉन्स आहेत अन्यथा त्यांच्याकडे एका पेक्षा अधिक न्यूरोट्रांसमीटरची उपस्थिती असेल आणि तेथे एक उद्दीपकांची आंतरक्रिया आहे जो उत्तेजक आणि प्रतिबंधात्मक दरम्यान चालतो त्या प्रत्येकाकडे पोस्ट सिनेप्टिक गोष्टीवर रिसेप्टर्स असतात तर आपण हे एक्स्ट्रासेल्युलर स्पेसमधून हे एसिटिल्कोलीन पाहता ते आतल्या दिशेने प्रवाहित होत जाते याला लिगॅंड गेटेड किंवा लिगॅंड बाइंडिंग असे म्हणतात आणि हे न्यूरल मेम्ब्रेन आहे मी तुम्हाला सांगितले होते की जर तुम्हाला आठवत असेल तर हा एक लिपिड आहे जो अवरोधक आहे हे प्रथिने लिपिड जे लिपिड आणि प्रथिनेच्या दोन स्तरांमध्ये आहे येथून हे सर्व सोडियम पोटॅशियम चे संतुलन राखले आहे तर जसे की येथे 5 युनिट्स आणि एसिटिल्कोलीन बाइंड्स आहेत हे जसजसे जाते तसतसे त्याचे संरचना बदलते आणि सोडियम आत जाऊ लागतेजेंव्हा गेट ओपन आणि सोडियम त्यात जाते तेव्हा विद्युत प्रवाह बदलतो आणि या संभाव्य फरकामुळे वेग वेगळ्या प्रकारच्या गोष्टीला चालना मिळते तर ही अत्यंत सूक्ष्म पातळीवर मूलभूत यंत्रणा आहे जी जीवनाचा आधार आहे जर हा न्यूरोट्रांसमीटरचा कार्य बंद झाले तर सोडियम पोटॅशियमची ही हालचाल बंद होते आणि मला वाटते तो आपल्या जीवनाचा अंत असतो सद्यातरी आपण ते परिभाषित करू शकलो नाही परंतु जर आपल्याला मेंदूचा मृत्यू दिसत असेल तर सोडियम पोटॅशियम क्लोराईडची ही हालचाल या न्यूरोट्रांसमीटरद्वारे व्यवस्थापित होते जर ही क्रिया बंद झाली तर मेंदू मृत पावतो ही अगदी एक मनोरंजक घटना नाही कि जी केवळ मानवांमध्येच घडते मग ते अतिशय साधारण संरचना असलेले प्राणी असतील किंवा अगदी गुंतागुंतीची कारण निसर्गाने या सर्वांचा विकास खूप सुसंगतपणे केलेला आहे सर्वात सोप्या स्वरूपात जर आपण फक्त एका न्यूरॉनबद्दल बोललो तर प्रत्येक न्यूरॉनचा इतिहास असतो परंतु प्रत्येक न्यूरॉन देखील न्यूरॉन्सच्या निर्मितीमध्ये स्वतःच्या इतिहासाचा त्याग करतो साहजिकच जर आपल्याकडे 10 टू पॉवर 11 इतके असणे आवश्यक असेल तर प्रत्येक न्यूरॉनमध्ये निसर्गाने अतिशय हुशारीने एक पडदा तयार केला आहे काहींमध्ये पडदा भिन्न असू शकतो मानवांमध्ये हे द्वि लिपिड आहे इतर मज्जासंस्थेमध्ये आपल्याला भिन्नता आढळू शकते शकते परंतु ही प्रणाली लिपिड आणि प्रथिने यांनी बनलेली असते हे बाहेरील आणि आतील दरम्यानचे रिसेप्टर्ससह विभाजन आहे जे सतत बदलत असते आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि आयनांना आत आणि बाहेर जात राहण्यास अनुमती देऊन आणि ती आवश्यक माहितीची देवाणघेवाण करण्यास मदत करतात आपल्याला उर्जेची गरज असते शरीरातील संपूर्ण ऊर्जेपैकी मेंदूला 20 ते 30 टक्के ग्लुकोज आवश्यक असते आणि उर्वरित ऊर्जा ही शरीराची इतर गरज भागविण्यासाठी वापरली जाते ज्याची संख्या खूप मोठी आहे आणि ती एक उबदार ओलसर गोष्ट आहे हे या क्रियाकलापासाठी ऊर्जा वापरते कारण मी आपल्याला एक उदाहरण देईन सोडियम पोटॅशियम एटीपेस नावाचे एंजाइम असते हे एन्झाइम याचा समतोल ठेवण्यासाठी 3 सोडियम बाहेर ढकलते आणि 2 आत ढकलते अन्यथा आपण काहीही न करता ते उघडे सोडल्यास मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आपोआप आत जाईल पोटॅशियम आत जात असल्याने काही तरी समतोल राखण्यासाठी काही चॅनेलमधून गळती होत राहते व सोडियम खाली जात राहते तर या प्रकारची शिल्लक आपल्याला फक्त हे लक्षात ठेवा कारण जेव्हा आपण विजेबद्दल बोललो होतो तर हे हे आहेत मी म्हणालो होतो कि हे डोपामिनर्जिक न्यूरॉन्स आहेत मी आपल्याला डोपामाइन क्षेत्र बद्दल सांगितलेलं आहे आपण ही क्षेत्रे पाहता ही अशी क्षेत्रे आहेत जिथे सर्वाधिक डोपामाइन आहे आणि यापैकी प्रत्येक प्रणालीमध्ये या निओकॉर्टेक्स ते सर्व अंतर्गत भागापर्यंत पर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रक्षेपण आहे मला सर्वत्र असे म्हणायचे आहे आपल्याला हा नायगारा सारखा दिसणारा भाग आठवत असेल जो पार्किन्सन सारख्या आजारामधये सगळ्यात जास्त गुंतलेला असतो तर ही एक नोराड्रेनर्जी आहे आपल्याला असे दिसते की या लोकस सेल्युलोजचे सर्वत्र प्रचंड प्रोजेक्शन आहे या चेतापेशी नेहमी त्याचा एक समान संच पाठवत राहतात आणि ते पूर्ण आहे कारण ही प्रणाली लक्ष नोराड्रेनर्जिक सिस्टममध्ये गुंतलेली आहे बर्याच गोष्टींमध्ये डोपामाइन सामील आहे ज्याला आपण मेंदूचे बक्षीस केंद्र असे म्हंटले जाते बक्षिसाचा अर्थ असा आहे की आपण काहीतरी करतो आणि जर आपल्याला आनंद वाटला तर आपण ते पुन्हा पुन्हा करत राहतो जो एक भावनेचा आधार आहे यालाच बक्षीस म्हणतात जर तुम्ही एखादी गोष्ट केलीत आणि तुम्हाला आनंद वाटला नाही तर पुढच्या वेळी तुम्हाला ते करण्यापासून रोखता येईल हा एक प्रकारचा भावनिक नकाशा किंवा एक मेमरी किंवा आपण त्यास जे काही म्हणू इच्छिता ते म्हणूनच निसर्गाने या गोष्टी अशा प्रकारे विकसित केल्या आहे की ही दाब प्रणाली वेदना नियंत्रित करेल हे लक्ष वेदना नियंत्रित करेल जेव्हा आपण झोपेबद्दल बोलू तेव्हा आपण याबद्दल अधिक चर्चा करू हे सेरोटोनर्जिक न्यूरॉन ज्या आपल्या शारीरिक गरजा किंवा भूक आणि वर्तुणुकीची पुनरावृत्ती जी आपण एक्सप्लोर करता आपल्याला खायचे आहे आणि आपल्याला धरून ठेवायचे आहे आणि आपल्याला हे पुन्हा पुन्हा करत राहायचे आहे आपली मनःस्थिती ही सेरोटोनिन या गोष्टींवर अवलंबून असते तर आपण पाहू शकता हे संपूर्ण प्रक्षेपण मेंदूतील एका सखोल संरचनेतून सुरु होते तर आपण सामान्यतः हे पाहू शकता तर मेंदूच्या एका सखोल भागातून याच प्रक्षेपण केले जात आहे हे पण आत जात आहे तर आपले लक्ष नियंत्रित करण्यासाठी या न्यूरोकेमिकल्सचा एक चांगला इंटरप्ले आहे आपली बक्षीस शिक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आपली प्रतिक्रिया आपली विचार करण्याची पद्धत व इतर गोष्टींचा शोध घेण्याचा मार्ग नियंत्रित करण्यात तुमच्या मूड स्टेजवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या शिक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवणं तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्यावर नियंत्रण ठेवणं आणि तुम्ही ज्या प्रकारे गोष्टी एक्सप्लोर करता त्यावर नियंत्रण ठेवणं हे एक आहे जे स्मरणशक्तीसाठीही महत्त्वाचं आहे आपण कदाचित डिमेंशिया नावाच्या आजाराबद्दल ऐकले असेल जो डिमेंशिया सर्वात जास्त नुकसान कारक आहे तर ही एक संपूर्ण यादी आहे जे तुम्ही नंतर वाचू शकता हायपोथालामिक या ५ ६ मोठ्या ग्लुटामेट अतिरिक्त उत्तेजक आहेत कारण जेव्हा आपण मेमरीबद्दल आणि नेटवर्कबद्दल बोलतो तेव्हा त्या शिकण्याच्या आणि मेमरीच्या नेटवर्कमधील ग्लूटामेट रसायने असतात हे संपूर्ण उद्दीपन पुन्हा पुन्हा बदलत असते आणि आपण पुन्हा काहीतरी करता तुम्ही नक्कीच काहीतरी करता आणि मेंदूत काही विशिष्ट नेटवर्क तयार करतात तुम्ही त्याची पुनरावृत्ती करता जेवढं जास्त तुम्ही ते कराल तितका तुमचा मेंदू त्याला स्मृती म्हणून साठवून ठेवेल हे सर्व ग्लूटामेटद्वारे व्यवस्थापित केले जाते जो या रसायनांचे होस्ट आहे आणि या गोष्टी आतड्यांमध्ये सुद्धा अस्तित्वात असतात तर हा मेंदूचा अक्ष आहे तर आतड्यांसंबंधीत इरिटेबल सिंड्रोम नावाचा एक आजार आहे येथे आणि येथे सेरोटोनिनचा जसा त्रास अगदी तशाच पद्धतीचा हा त्रास आहे कधीकधी बरेच आयबीएस रुग्ण प्रत्यक्षात अँटी डिप्रेसंट्ससह बरे होतात परंतु हे शरीराचे समायोजन आहे कारण निसर्ग खूप सफाईदार पणे कार्य करत असतो जर तो एका प्रतिकृतीद्वारे जगू शकला तर आपण दुसरी प्रतिकृती तयार करणार नाहीकारण त्यात भिन्नता असू शकते तर हेच रसायन जेव्हा हृदयाबाबतीत असते तेव्हा आपल्या हृदयाची गती एसिटिल्कोलीन किंवा नॉन अड्रेनालिनसह वेगवान होते आणि येथून जाणारी वॅगस मज्जातंतू त्यास प्रतिबंधित करते परंतु जर आपण रिसेप्टर्सला अवरोध करणारी औषधे दिली तर आपल्याला माहित आहे की तेथे अगोनिस्ट नावाचे काहीतरी आहे जे अँटॅगॉनिस्ट पुढे जाऊन हे बंद करतील तर ही अशा गोष्टींची संपूर्ण यादी आहे ज्यांच्या स्लाईड्स येथे आहेत आणि इथे मी सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी पुढे जाऊ शकता तर हे व्याख्यान संपविण्यापूर्वी आपण याचे विहंगावलोकन करूयात जो मला आपल्याला मेंदूच्या रसायनशास्त्राबद्दल द्यायचा होता तो हा सारांश आहे जो आपण पाहू शकता तर येथे छोटे छोटे न्यूरोट्रांसमीटर आहेत हे अमिनो ऍसिड आहे येथे अमिनो आम्ल आणि सक्रिय न्यूरॉन पेप्टाइड्स असतात मग निसर्गाला इतक्या गोष्टींची गरज का भासते य प्रश्नाचे हे सार आहे मला असे वाटते की ते कार्यप्रणाली उत्तम रित्या ठेवण्यासाठी आहे मी म्हटल्याप्रमाणे जर निसर्गाने यापैकी बरेच काही कार्य केले नाही उदा आपण येथे ग्लूटामेट पाहिले तर ते उत्तेजक आहे आणि गॅमा अवरोधक किंवा प्रतिबंधात्मक कार्य करत असते तर हे उद्दीपन नियंत्रित करण्यासाठी या परस्परक्रिया उत्तेजक किंवा अवरोधक म्हणून काम करत आहे तर इथे आपण थांबूयात आपण बऱ्याच ठिकाणी अशा जागा शोधू शकता आणि पुढील लेक्चरमध्ये आपण हे सर्व रसायने काय करतात ते पाहू आपण मेंदूच्या विद्युतीय क्रियाकलापांबद्दल देखील बोलू नंतर कदाचित हे आपल्याला संपूर्ण नेटवर्क कसे कार्य करते याची कल्पना येईल